तर शेवटच्या वर्गात जेथे आपण सोडले होते त्याची सुरुवात करूया ते बीएच लूप होय तर आपण ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट पहात आहोत तुम्हाला आठवत असेल तर आपण समतुल्य सर्किट काढले होते ट्रान्सफॉर्मरची एकंदर समतुल्य सर्किट आपण फेजर आकृती देखील काढली आम्ही म्हटले की हा आरसी आहे हा एक्सएम आहे आणि येथे व्ही1 आहे आम्ही काय लागू करीत आहोत तर आता हे आहे R 2 तर हा X2 आहे आणि मग हे आपला लोड आहे ज्याला आपण ZL म्हणतो आम्हाला सर्वप्रथम या समतुल्य सर्किटचे सर्व पॅरामीटर्स निश्चित करायचे होते जे प्रत्यक्षात दोन चाचण्यांद्वारा केले जाऊ शकतात आम्ही म्हणालो की ट्रान्सफॉर्मरचे लोडिंग करणे खरोखर अवघड आहे कारण आपण मोठ्या प्रमाणात पॉवर वाया घालवू शकतो आणि रेटेड करंट किंवा रेटेड पॉवर चा प्रतिकार करू शकणारा लोड शोधणे आपल्यासाठी खरोखर अवघड आहे हेच कारण आहे की आम्ही पॅरामीटर्स निश्चित करू इच्छितो जर खरोखर रेट केलेले करंट पास न केल्याशिवाय रेट केलेले व्होल्टेज लागू करणे यासारखी परिस्थिती निर्माण करून शक्य असेल तर आणि दुसरी परिस्थिती म्हणजे रेटेड करंट लागू करणे किंवा जाऊ देणे तर रेटेड व्होल्टेजचा फक्त काही अंश लागू करणे तर आम्ही खरोखरच ट्रान्सफॉर्मर ना करंटद्वारे किंवा व्होल्टेजद्वारे पूर्ण प्रमाणात लोड करीत नाही जे आपण करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर या प्रकरणात आम्ही सुरुवातीला ओसी चाचणीबद्दल बोललो तर ओसी चाचणीमध्ये आम्ही असे सांगितले की आपल्याकडे वॅटमीटर आणि एमीटरद्वारे ट्रान्सफॉर्मर जोडले जाणार आहोत तर प्रत्यक्षात हे व्होल्टेज वायंडिंग ला लागू करत आहोत जे कमी वायंडिंग व्होल्टेज असेल आपण याला LV वायंडिंग म्हणून संबोधणार आहोत तर जी वायंडिंग प्रत्यक्षात ओपन सर्किट आहे ती HV वायंडिंग असणार आहे तर आता आपण येथे लागू असलेल्या व्होल्टेज चे मोजमाप करू तर या व्होल्टेजला आपण व्ही 1 म्हणून संबोधणार आहोत जे काही लागू आहे ते व्ही 1 आहे तर वाचन म्हणून मला जे मिळेल ते व्ही 1 आय 1 आणि कदाचित डब्ल्यू 1 असेल उलट ही नो लोड अट असल्याचे निर्दिष्ट करण्यासाठी मी याला व्ही 0 आय 0 आणि डब्ल्यू 0 असे नाव दिले तर मी हे I0 म्हणून दाखवणार आहे आणि यात W0 आहे आणि अर्थातच येथे लागू केलेले व्होल्टेज रेटेड व्होल्टेज आहे मी एक्साईटेड व्हायला जाणारे उच्च व्होल्टेज वायंडिंग निवडत असल्यास मला रेटेड व्होल्टेज शोधणे खूप अवघड आहे फक्त लॉजिस्टिक कारणासाठी मी कमी व्होल्टेज बाजूला व्होल्टेज लावून ही चाचणी घेण्याचा प्रयत्न करीत आहे तर आपण हे करत आहोत आणि मग आम्हाला मुळात W0 हे च्या समान मिळाले तर मला खरोखर cosΦ0 किंवा नो लोड पॉवर घटक म्हणजे काय ते प्राप्त करण्यास सक्षम असावे ज्याच्या आधी आणि फेजर आकृत्यांद्वारा आम्ही आधी काढलेल्या जर हे V0 असेल तर मी हे IC म्हणून आणि हे Im आहे तर या दोघांची बेरीज मला I0 म्हणून मिळणार आहे तर मी पहात आहे आणि आम्ही म्हणू शकतो की आणि मी तसाच Im किंवा मॅग्नेटिझाइंग करंटही असणार आहे तर मी लिहिणार आहे जो Xm च्या बरोबर आहे समांतर पॅरामीटर्सशी संबंधित असे पॅरामीटर्स मला मिळाले आहेत हे माझे RC आणि Xm जे आहे ते आहे तेच हे माझ्या नो लोड चाचणी किंवा ओपन सर्किट चाचणीच्या आधारे निर्धारित केले जाते मी ट्रान्सफॉर्मर लोड करीत नाही मी द्वितीयक ओपन सर्किट वर ठेवले आहे म्हणूनच हे नो लोड चाचणी किंवा ओपन सर्किट टेस्ट म्हणून ओळखले जाते योगायोगाने त्याच सर्किटचा वापर बीएच लूप निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो परंतु थोडासा बदल केला जाऊ शकतो तर आम्ही प्रत्यक्षात ओपन सर्किट परिस्थितीत ट्रान्सफॉर्मर कडे पहात आहोत तर मी अद्याप ओपन सर्किट अंतर्गत ट्रान्सफॉर्मर दर्शवित आहे सेकंडेरी ओपन सर्किट वर आहे प्राइमरी सामान्य मॅग्नेटिझिंग प्रवाहासह लागू केली जाते कारण ती आमची ओपन सर्किट आहे तर चला मला प्राइमरी वायंडिंग च्या मालिकेत लहान रेजिस्टन्सं ठेवू द्या जेणेकरून सिरीज रेजिस्टन्सं मधील ड्रॉप असेल तो सिरीज रेजिस्टन्सं काहीही असो मला त्याला RS म्हणू द्या तर RS चा Im सोबत गुणाकार जे काही मॅग्नेटिझिंग करंट आहे किंवा नो लोड करंट आहे ते सिरीज रेजिस्टन्सं मधील ड्रॉप असेल म्हणून जर मी याला RS म्हणू शकतो तर मी ड्रॉप ला I0Rs म्हणून पाहणार आहे तो हा ड्रॉप होईल तर मला जे मिळेल तिथे व्होल्टेज आहे व्होल्टेज प्रत्यक्षात मला नो लोड करंट गुणिले सिरीज रेजिस्टन्स हे देईल आणि हे सिरीज रेजिस्टन्स मला ज्ञात आहे आपण असे म्हणूया की मी मल्टीमीटर किंवा जे काही मला माहिती आहे त्या मदतीने मी हे मोजण्यास सक्षम आहे आणि मला मूल्य माहित आहेत म्हणून मी म्हणू शकतो की I0Rs एक सिरीज रेजिस्टन्स आहे I0RS ड्रॉप आहे आता हे प्राथमिक बाजूशी जोडलेले आहे आणि दुय्यम बाजूने मला शक्य असल्यास फ्लक्स चे मापन करणे मला आवडेल कारण जर मला फ्लक्स मिळाला आणि मला मॅग्नेटिझिंग करंट किंवा नो लोड करंट मिळाला तर मी करंट च्या कोर लॉस घटकाकडे दुर्लक्ष करीत आहे मी असे गृहीत धरत आहे की वाहणारे संपूर्ण करंट अंदाजे हा मॅग्नेटिझिंग करंट आहे कारण भौतिकदृष्ट्या किंवा प्रायोगिकरित्या तुम्हाला माहित असलेल्या करंटच्या दोन घटकांना मी विभाजित करू शकणार नाही मी हे सैद्धांतिकदृष्ट्या करू शकतो परंतु प्रत्यक्षात भौतिकदृष्ट्या किंवा प्रायोगिकरित्या मी हे करू शकत नाही तर मी असे मानत आहे की ट्रान्सफॉर्मरमधून जात असलेला नॉन लोड करंट मॅग्नेटिझिंग करंट अंदाजे सारखाच आहे मी हे जे करत आहे आता ही व्होल्टेज ड्रॉप I0RS मला सांगेल की मॅग्नेटिझिंग करंट प्रमाणात किती आहे तर हे स्पष्टपणे V vs H च्या प्लॉटिंगच्या एक्स अक्षावर जाईल जर मला प्लॉट करायचे असेल तर मी हे सीआरओ च्या एक्स अक्ष किंवा एक्स प्लेटला देईन आपल्याला आठवत असेल तर आम्ही हे करीत होतो हे सीआरओच्या एक्स प्लेटवर जाईल तर मी एक्सवाय प्लॉट मोडमध्ये सीआरओ ठेवू आता मला हवे आहे फ्लक्स फ्लक्सला वाय प्लेटवर जावे लागेल तर फ्लक्सचे व्हॅल्यू प्रत्यक्ष देण्याऐवजी मी सामान्यपणे व्होल्टेज असे म्हणू शकतो हे आपल्याला माहित आहे N कदाचित मला तसे लिहायचे आहे तर मला फ्लक्स पाहिजे असल्यास मी अप्रत्यक्षपणे सांगू शकतो मी व्होल्टेज समाकलित करण्यास सक्षम असावे जर मी व्होल्टेज समाकलित केले तर माझा फ्लक्स काय आहे हे मी प्रत्यक्षात प्राप्त करण्यास सक्षम असावे तर व्होल्टेज समाकलित होण्याऐवजी मी सर्व प्रतिकार कनेक्ट करून येथे एक कॅपेसिटर ठेवणार आहे चला मी असे केल्यास ते काय होईल ते सांगू या आता विद्युत् व्होल्टेज व्ही 2 आहे मी हे सांगत आहे की ते व्ही 2 आहे मी प्राथमिक बाजूला काही व्होल्टेज व्ही 1 लावित आहे व्ही 2 दुय्यम बाजूस प्रेरित आहे आणि ते काही भारित नाही म्हणून फारच कमी पडले आहे संपूर्ण व्होल्टेज येत आहे हा प्रतिकार खूप मोठा मूल्य असणार आहे मी त्याला आरएल म्हणतो हे RL खूप मोठे मूल्य असणार आहे मोठ्या पुन्हा मोठ्या आणि लहान रिलेटिव्ह म्हणजे काय जर मी म्हटले की हे 2 2 केव्हीए 220 बाय 110 व्ही ट्रान्सफॉर्मर आहे जे आपण आधी वापरलेले होते ते पुन्हा पुन्हा वापरत आहे 5 Ω हा माझा सामान्य सेकंडेरी रेजिस्टन्स आहे जर मला सेकंडेरी करंट रेटड मूल्यानुसार पाहिजे असेल तर परंतु 5 5 Ω ऐवजी मी कदाचित 200 Ω किंवा 300 Ω वापरत असेन तर मी याला सामान्य रेजिस्टन्स च्या तुलनेत खूप उच्च रेजिस्टन्स म्हणू शकेल तर मी एक रेजिस्टन्स पाहणार आहे जो मी कनेक्ट होऊ शकणार्या सामान्य किंवा रेटड केलेल्या रेजिस्टन्स च्या तुलनेत खूप उच्च आहे जसे की रेटेड करंट ट्रान्सफॉर्मर मधून वाहतो तर RL ट्रान्सफॉर्मर च्या नाममात्र रेटेड रेजिस्टन्स पेक्षा जास्त असेल ट्रान्सफॉर्मर च्या वायंडिंग चा रेजिस्टन्स नाही मी रेजिस्टन्स बद्दल बोलत आहे जे मी सामान्यपणे लोड रेजिस्टन्स म्हणून कनेक्ट करेन तर 5 5 Ω ऐवजी मी खूप मोठा रेजिस्टन्स 200 300 Ω कनेक्ट करू शकतो आता माझ्याकडेही एक कॅपेसिटन्स आहे म्हणून मी येथे वाहत असलेला करंट काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर मी याला काही I20 म्हणून संबोधित करू शकतो कारण ते अद्याप नो लोड मानले जाते जर मी 5 5 Ω जोडलेले असते तर कदाचित 20 A मिळवले असते आता मी 300 Ω जोडले आहे तर करंट अक्षरश नगण्य असेल तर मी त्यास I20 म्हणून संबोधित करू शकतो आहे कारण जवळजवळ 0 लोड आहे तर मी त्यास I20 म्हणून संबोधित करीत आहे कारण जवळजवळ 0 लोड आहे जर मी कॅपेसिटन्स निवडला असेल तर अशा प्रकारे RL हा XC पेक्षा खूपच जास्त असेल मी निश्चितपणे कॅपेसिटन्स निवडू शकतो हे सर्व काही आहे म्हणून जर मी एकंदरीत इम्पीडंस पाहण्याचा प्रयत्न केला तर ते होईल जर XC खरोखरच लहान असेल तर तुम्हाला माहिती आहे मी असे म्हणू शकतो की जवळजवळ RL इतकेच आहे तर मी कपॅसिटीन्स निवडण्याचा मार्ग आहे की हा इम्पीडंस जवळजवळ RL च्या बरोबरीचा आहे तर हा माझा I20 आहे तर मी असे म्हणायला हवे की C असे निवडले गेले आहे जे XC पेक्षा RL खूप जास्त आहे तर ज्यामुळे मी म्हणू शकतो की करंट मुख्यत केवळ RL वर अवलंबून आहे इतर काहीही नाही तर येथे मी हे बदलू शकतो येथे मी करंट काय आहे या सद्यस्थितीकडे पाहण्याचा प्रयत्न केल्यास कृपया सीआरओ टर्मिनल लक्षात ठेवा जे माझ्याकडे आहेत व्होल्टमीटर टर्मिनल सारखे आहे तर अर्थातच सध्या कोणतेही करंट सीआरओ मध्ये जात नाही आहे तर येथे वाहणारे संपूर्ण करंट केवळ कॅपेसिटन्स मधूनच वाहते तर माझ्याकडे विद्यमान करंट आहे म्हणून कॅपेसिटरमधून वाहणारा करंट देखील होईल परंतु कॅपेसिटन्सच्या अक्रॉस व्होल्टेज असेल जे कॅपेसिटन्सच्या अक्रॉस व्होल्टेज आहे जे असेल तर आम्ही कॅपेसिटरद्वारे करंट पाठवून अप्रत्यक्षपणे व्होल्टेज एकत्रित करीत आहोत तर मी कॅपेसिटर व्होल्टेज म्हणून काय मिळवित आहे जे मी सीआरओच्या वाय अक्षामध्ये प्लॉट करीत आहे हे एक फ्लक्स आहे अर्थातच यात काही गुणाकार घटक आहे जसे माझ्याकडे निश्चितपणे गुणाकार घटक आहेत यात काही शंका नाही परंतु हे एक फ्लक्स आहे तर मला वाय प्लेट बाजूने काय मिळत आहे म्हणून हे सीआरओच्या वाय प्लेटच्या पलीकडे जात आहे हे टर्मिनल वाय प्लेटशी जोडले जाईल जे सीआरओच्या वाय प्लेटवर जाईल मुळात सीआरओची वाय प्लेट जसजशी प्राप्त होते तसतसे मी सीआरओच्या वाय प्लेटच्या पलीकडे जे काही लिहित आहे ते लिहू शकतो जे खरोखर च्या समान आहे कारण आहे तर अर्थातच मी फक्त व्होल्टेज पहात आहे तर ते आहे तर ते आहे तर मला फ्लक्सचे एक मोजमाप मिळत आहे मी हे म्हणत नाही की हे प्रति फ्लक्स प्रति युनिट क्षेत्र आहे जे काही युनिट चालू आहे त्यानुसार फ्लक्स मी असे म्हणत नाही मी मुळात असे म्हणत आहे की मला काही प्रमाणात फ्लक्स मिळत आहे इतके सोपे आहे तर आपण बीएच लूप प्रयोगात काय करतो ते हे X प्लेटवर पाठविणे आणि हे Y प्लेटवर पाठविणे होय तर हे Y प्लेट वर जाईल आणि हे X प्लेट वर जाईल तर मी X प्लेटमध्ये जे मिळवित आहे ते खरोखर H नाही आहे आणि Im एम्पीयर मध्येही नाही उलट मला मिळालेल्या सिरीज रेजिस्टन्स जे काही आहे त्याचा Im शी गुणाकार आहे म्हणूनच जर मला एम्पिर्स मध्ये खरोखर हवे असेल तर जे काही मॅग्नेटिझिंग करंट आहे त्याला Rs ने विभाजित करावे लागेल Rs मी मोजलेला आहेम्हणून ही मोठी गोष्ट नाही तर मी Im जे थेट मिळवत आहे ते एम्पीयरमध्ये नाही उलट मला जे मिळत आहे ते Im चा गुणाकार Rs सोबत व्होल्ट्समध्ये आहे तर शेवटी मला हिस्ट्रॅरिसिस लॉस मिळवण्यासाठी सर्व काही मोजावे लागेल तर हे बीएच लूपमागील मूलत तत्व आहे परंतु मला आशा आहे की आपणास प्रयोगातील तत्व समजले असेल या प्रयोगातील सावधगिरीचा एक शब्द जेव्हा मी हे H प्लेटला जोडतो आणि हे Y प्लेटशी जोडतो तेव्हा कृपया समजून घ्या की सीआरओ X प्लेटमध्ये असेल दोन टर्मिनल असतील Y प्लेटमध्ये दोन टर्मिनल देखील असतील तर त्यातील एक ग्राऊंडेड होईल आणि दुसरे टर्मिनल सिग्नलला दिले जाईल किंवा उलट आम्हाला माहित नाही हे सर्व एसी नंतर आहे त्यामुळे हे टर्मिनल किंवा हे टर्मिनल मी ग्राउंड करणार की नाही हे देखील मला माहिती नाही तर जर मी योगायोगाने हे टर्मिनल ग्राउंड केले तर ट्रान्सफॉर्मरचे हे टर्मिनल कदाचित ग्राउंड केलेले असेल शॉर्ट सर्किट करणे इतके चांगले आहे की आपण कनेक्शन स्वतःच ओळखता प्राथमिक शॉर्ट सर्किट केले जाते तर मला तसे व्हायचे नाही म्हणूनच सीआरओ ग्राउंड तरीही प्रयोगशाळेच्या मुख्य ग्राउंड वर गोळा केले गेले आहे मी त्यास मदत करू शकत नाही ते आधीच झाले आहे मी काहीही करू शकत नाही म्हणूनच आम्ही येथे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर वापरतो या ठिकाणी एक आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर असेल आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर हे सर्व ते करते 1 1 ट्रान्सफॉर्मर तर माझ्याकडे जे असेल ते असे इनपुट साइडमध्ये एक आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर आहे आणि मी यास पुरवठा जोडणार आहे तर मला खात्री आहे की कदाचित ही बाजू ग्राऊंडेड आहे काही फरक पडत नाही येथून मी हे RS शी कनेक्ट करेन आणि जे काही करायचे आहे ते मी या ट्रान्सफॉर्मरशी जोडले आहे तर हे चाचणी अंतर्गत ट्रान्सफॉर्मर आहे तर हा ट्रान्सफॉर्मर चाचणी अंतर्गत ट्रान्सफॉर्मर असेल तर हा ट्रान्सफॉर्मर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर असेल तर आता चाचणी अंतर्गत असलेले सर्व ट्रान्सफॉर्मर आणि दुसर्या बाजूने जोडलेले ट्रान्सफॉर्मर ते एकत्र जोडलेले नाहीत विद्युत दृष्टीने ते एकमेकांशी जोडलेले नाहीत आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचे प्राथमिक आणि दुय्यम एकमेकांपासून विलग आहेत आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर च्या प्राथमिक च्या ग्राउंड आणि आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर च्या दुय्यम दरम्यान थेट संबंध नाही आता मला काळजी करण्याची गरज नाही सर्व ग्राउंड वेगळी आहेत तर मला काळजी करण्याची गरज नाही की तसे होणार नाही अशा संपूर्ण कनेक्शनमध्ये खरोखर काहीतरी चूक होत आहे तर सामान्यत बीएच लूप प्रयोग कधीही आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर शिवाय आयोजित केला जाणार नाही आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचा हेतू असा आहे की काही ग्राउंड अनावधानाने शॉर्ट सर्किट केली जात नाही हे जाणून घेतल्याशिवाय काही ग्राउंड काही इतर ग्राउंड शी जोडलेला आहे प्रोफेसरः ऑटो ट्रान्सफॉर्मर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणून वापरला जाऊ शकत नाही कारण त्यात फक्त एक वायंडिंग आहे प्राइमरी आणि सेकंडेरी वेगळे नाहीत तर जर माझ्याकडे प्राइमरीचे ग्राउंड असेल तर ते ग्राउंड सेकंडेरी साठी पण आहे मी त्यांच्यात भेद करीत नाही तर ऑटो ट्रान्सफॉर्मर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणून वापरला जाऊ शकत नाही तर आपण शॉर्ट सर्किट चाचणी बघण्याचा प्रयत्न करूया शॉर्ट सर्किट चाचणीत जसे की नावाचे संकेत आहेत येथे माझ्याकडे ट्रान्सफॉर्मर आहे आणि मी सेकंडेरी शॉर्ट सर्किट करत आहे या प्रकरणात सेकंडेरी साठी सामान्यतः कमी व्होल्टेज वायंडिंग निवडले जाते तर मी उच्च व्होल्टेजच्या बाजूने वीजपुरवठा वापरण्याचा प्रयत्न करेन तर ही एल व्ही उच्च व्होल्टेज वायंडिंगला निश्चितपणे कमी करंट असेल मला सध्याचे 220 रेटेड करंट बाय 110 V ने पाठवायचे आहे आम्हाला कमी व्होल्टेजच्या बाजूला विद्युतप्रवाह म्हणून 20 A मिळाले आणि उच्च व्होल्टेजच्या बाजूला ते फक्त 10 A होते म्हणूनच मी एनरजाईजं असल्यास उच्च व्होल्टेज बाजू आणि जर मला रेटेड करंट पास करावा लागला तर मला काळजी करण्याची गरज नाही कारण मला खूप उच्च करंट मूल्याचे स्त्रोत शोधण्याची गरज नाही मला ते शोधण्याची गरज नाही म्हणून जेव्हा मी शॉर्ट सर्किट चाचणी घेतो तेव्हा मी उच्च व्होल्टेज बाजूला नेहमीच एनरजाईजं करण्याचा प्रयत्न करतो परंतु सध्या करंट किती प्रमाणात वाहत आहे यावर लक्ष ठेवावे लागेल कारण मला करंट चे मूल्य रेटेड करंट पेक्षा जास्त करायचे नाही तर मी सतत एमीटरवर लक्ष ठेवून रहावे लागेल तर सामान्यत मी या प्रकरणात देखील शृंखलामधील एक एमीटर बसवतो आणि नक्कीच मी पॉवर मोजण्यासाठी इच्छित आहे म्हणून मी वॅटमीटर देखील अगदी स्पष्टपणे कनेक्ट करेन पहा मी 110 V ट्रान्सफॉर्मरद्वारे पुन्हा 2 2 केव्हीए 220 व्होल्ट बाय 110V बद्दल बोलत असल्यास रेटेड करंट म्हणून माझ्याकडे फक्त 10 A आहे या साठी मला 20 A स्त्रोताचा शोध घ्यावा लागेल जेव्हा मला रेटेड करंट वायंडिंग द्वारे पाठवायचा असेल तर मी एचव्ही बाजूला स्त्रोताला जोडत आहे म्हणून माझ्या स्त्रोताला 20 A नाही तर केवळ 10 A मध्ये पाठवावा लागतो म्हणूनच मी नेहमी माझ्या स्त्रोतांकडील करंट किंवा व्होल्टेज हे कमी मुल्याचे वापरले जात आहे की नाही हे बघतो तर या प्रकरणात मी तरीही रेटेड व्होल्टेज लागू करणार नाही मी केवळ रेटेड करंट लागू करणार आहे ते केवळ उच्च व्होल्टेजच्या बाजूलाच आहे म्हणून मी उर्जा देण्यासाठी उच्च व्होल्टेज साइड वापरत आहे आता आपल्याकडे ट्रान्सफॉर्मरची समकक्ष सर्किट R1 X1 आणि R 2 and X2नक्कीच आहे मला समांतर मूल्यांबद्दल विसरू द्या काही फरक पडत नाही आता मी येथे शॉर्ट सर्किटेड केले आहे हा शॉर्ट सर्किट आहे मी हा भाग पूर्णपणे शॉर्ट सर्किट केला आहे ज्याचा अर्थ इम्पीडंस हा मालिकेच्या मार्गावरील विद्युत् प्रवाह मर्यादित करणारा आहे जो R1 R 2 jX1 X 2 हे सर्व करंटला मर्यादीत करीत आहे आणि जर तुम्ही R1 R 2 वर नजर टाकली तर मी तुम्हाला सांगितले की ते खूपच लहान असतील कारण मी ट्रान्सफॉर्मर मध्ये खरोखरच प्रचंड प्रमाणात व्होल्टेज ड्रॉप होऊ देणार नाही मला ट्रान्सफॉर्मरचे डिझाइन चांगले करायचे आहे जेणेकरून मी वापरत असलेली सर्व व्होल्टेज तो गिळंकृत करणार नाही तर R1 R 2 देखील लहान असणार आहे आणि हवेतील अंतर नसल्यामुळे काही गळतीही होणार नाही म्हणूनच गळतीचे रिअॅक्टन्स देखील खूप लहान होणार आहेत तर एकंदरीत ड्रॉप जो येथे होत आहे तो मी सांगेन की खराब ट्रान्सफॉर्मर मी मुद्दाम डिझाइन करेपर्यंत ड्रॉप साधारणत लहान असतो सामान्यत ते शक्य नाही तर मी हे पाहतो की रेटेड करंट पास करण्यासाठी आता मला फक्त रेटेड केलेला करंट पास करायचा आहे हे Irated आहे तर या प्रकरणात हे 10 A आहे उदाहरणार्थ मी Irated R1 R 2 jX1 X 2 करेल मला जे व्होल्टेज शॉर्ट सर्किट ला लागू करावे तेच हे आहे शॉर्ट सर्किट परिस्थितीत जर मला फक्त प्राइमरी वायंडिंग मधून फक्त रेटेड करंट पार करायचे असेल तर मी ते सतत वाचत आहे आणि मला हे नको आहे की रेटेड मूल्यापेक्षा अधिक ओलांडले जाणे R1 R 2 jX1 X 2 ही इम्पीडंसेस जेणेकरून रेटेड करंटने गुणाकार करणे प्राथमिक बाजूस लागू केलेले व्होल्टेज असावे जेणेकरून ट्रान्सफॉर्मर वायंडिंग मधून जाणार्या करंटचे रेटेड मूल्य मी केवळ प्राइमरी किंवा सेकंडेरी बघू शकतो हे तुम्हालाच कळेल जर मी करंट रेटिंग रेटेड मूल्यापर्यंत मर्यादित केले तर ते दोघेही रेटेड मूल्यापर्यंत मर्यादित असतील तर मी शॉर्ट सर्किट चाचणी दरम्यान व्होल्टेजच्या रेटेड मूल्यापेक्षा खूपच कमी प्रमाणात व्होल्टेज लागू करणार आहे तर शॉर्ट सर्किट चाचणी अंतर्गत मी जे काही व्होल्टेज लागू करतो ते अप्रत्यक्षपणे मला ट्रान्सफॉर्मरच्या वायंडिंग मधील अंतर्गत इम्पीडंसेस काय आहेत याचा संकेत देते हे मला R1 R2 म्हणजे X1 X2 म्हणजे काय आहे याची अनुभूती देते तर शॉर्ट सर्किट चाचणी दरम्यान लागू केलेला व्होल्टेज रेटेड मूल्याच्या केवळ 10 टक्के असेल तर याचा अर्थ ट्रान्सफॉर्मर वायंडिंग मध्ये होत असलेल्या व्होल्टेज ड्रॉप रेटेड केलेल्या व्होल्टेजच्या केवळ 10 टक्के आहे जर ते 5 टक्के असेल तर याचा अर्थ असा की ट्रान्सफॉर्मरमध्ये माझ्यामध्ये अंतर्गत इम्पीडंस कमी प्रमाणात आहे त्यामुळे व्होल्टेज ड्रॉप कमी होईल एससी चाचणी दरम्यान ट्रान्सफॉर्मर मधील व्होल्टेज ड्रॉप शून्य आहे का आणि एससी चाचणी दरम्यान आयर्न लॉसेस नगण्य आहेत काय प्रोफेसर हे 0 नाही ते खूप लहान आहे पहा मी RC बद्दल बोलत असल्यास मी मुळात असे म्हटले होते की RC आपल्याला सामान्यतः अशा प्रकारे घेतले जाते जे हिस्टरेसिस आणि एडी करंट लॉसेस संतुलित करते एका ट्रान्सफॉर्मरमध्ये हिस्टरेसिस आणि एडी करंट लॉस मी कमी ठेवणार आहे हिस्टरेसिस लॉसवर माझ्याकडे जास्त नियंत्रण नाही परंतु मी एडी करंट लॉस शक्य तितके कमी करत आहे मी एडी करंट लॉसेस आणि हिस्टरेसिसचे नुकसान कमी करीत असल्यास IC खरोखरच लहान होईल IC लहान असल्यास RC बरेच असले पाहिजे मी I RC2 C कृपया नोंद घ्या की RC पेक्षा IC चा तोटा जास्त असतो कारण RC पॉवर 1 तर IC पॉवर 2 तर IC मला कमी करायचे आहे मला IC कमी करायचा आहे RC थोडासा वाढवावा लागेल तर ट्रान्सफॉर्मरमध्ये साधारणपणे RC 1000 Ω सारखे असेल कदाचित अधिक तर ट्रान्सफॉर्मरचे डिझाइन जितके चांगले असेल तितके RC मूल्य जवळजवळ अनंततेकडे कल करते हे अनंत नाही वायंडिंग रेजिस्टन्सं च्या तुलनेत ते खूप जास्त असेल तर हे काही हजारो व्होल्ट असेल त्याचप्रमाणे Xm देखील मूलत एका अर्थाने प्राइमरी आणि सेकंडेरी यांच्यात म्यूचुअल इंडक्टॅन्स काय आहे याबद्दल बोलत आहे कारण प्राइमरी आणि सेकंडेरी यांच्यात विद्यमान असलेल्या सामान्य फ्लक्स बद्दलच ते बोलत आहे तर माझ्याकडे हवेतील अंतर जास्त नसल्यास साहजिकच प्राइमरी आणि सेकंडरी दरम्यानचे जोडणे खूपच अबाधित असावे तर मी हे पहात आहे वास्तविक हे Xm व्हॅल्यू कोरचे दृश्यमान आहे तर जर कोर्सची पारगम्यता खूप चांगली असेल तर Xm खूप उच्च मूल्य असेल म्हणून Xm चे मूल्य जितके जास्त असेल आणि RC चे मूल्य जितके जास्त असेल तितके मी असे म्हणेन की ट्रान्सफॉर्मर आदर्श ट्रान्सफॉर्मरच्या अधिक जवळ जात आहे तर सामान्यत ही IC आहे आणि हा Im आहे ज्याने एकत्रितपणे माझ्या नो लोड करंटचे प्रमाण तयार केले आहे आणि नो लोड करंट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे तर मला खरोखर हे विचारात घेण्याची गरज नाही जेव्हा 10 A प्राइमरी वायंडिंग मधून वाहते तेव्हा ते 0 04 असू शकते तर 0 4 किंवा 0 3 हे ध्यानात घेण्यास मला जास्त काळजी करण्याची गरज नाही म्हणूनच मी याकडे दुर्लक्ष करीत आहे तर मी Vsc ने जे लागू केले ते ऑटो ट्रान्सफॉर्मरद्वारे केले जाईल तर मी येथे ऑटो ट्रान्सफॉर्मर दर्शवित आहे आणि हे केवळ एकूण ऑटो ट्रान्सफॉर्मर वायंडिंग मध्ये उपलब्ध असलेल्या एकूण वायंडिंग पैकी काही अंशांच्या संदर्भात व्होल्टेजवर प्रभाव टाकून किंवा लागू करून लागू केले जाते म्हणूनच मी येथे 220 V किंवा 230 V लागू करते तर आता मी Vrated बहुदा या टप्प्यावर लागू करणार आहे येथे रेटेड व्होल्टेज लागू केला आहे तेथून एक व्हेरिएक किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरमधून हा बदलणारा जॉकी पॉईंट आहे जो बहुधा कमीतकमी वळणांवर ठेवला जाऊ शकतो तर मी हळू हळू ट्रान्सफॉर्मरची जॉकी स्थिती वाढवून व्होल्टेज वाढवितो किंवा फिरवतो मला ते फिरविणे आवश्यक आहे आणि नंतर हे निश्चित केले आहे की मी रेटेड करंट पेक्षा जास्त नाही तर मी हे इथे प्रत्यक्षपणे लागू करू शकत नाही तर हे मी इथे पुन्हा दर्शवितो हे यासारख्या व्हेरिएकला जोडले जाईल तर पृथ्वी बिंदू समान आहे कृपया लक्षात ठेवा तर व्हेरिएक अलग ठेवू शकत नाही हे चाचणी अंतर्गत ट्रान्सफॉर्मरच्या प्राइमरी आणि वीजपुरवठा दरम्यान वेगळे करू शकत नाही ते वेगळे करत नाही खरंतर या दोघांमध्ये समान ग्राऊंड आहे तर मला येथे वीजपुरवठा जोडला जाणे आवश्यक आहे आणि येथेच 220 V जोडला आहे विद्यार्थीः आम्ही एससी चाचणीला पूर्ण व्होल्टेज का लागू करू शकत नाही ओसी आणि एससी चाचणीसाठी आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर आवश्यक आहे का प्रोफेसर जर तुम्ही कमी व्होल्टेज वापरत असाल तर करंट कुठून येईल विद्यार्थी हे रेटेड करंट आहे हे आपणास कसे समजेल प्रोफेसर पहा तुमच्याकडे एक अॅमेटर बसविला आहे तर हे अॅमेटर आपल्याला सतत त्यावर एक गरुडाप्रमाणे बारीक लक्ष ठेवावे लागेल विद्यार्थी तुम्हाला तपासावे लागेल का प्रोफेसर होय विद्यार्थीः जसे आपण ओपन सर्किट टेस्ट केल्यास प्रोफेसर तुम्ही रेटड केलेले व्होल्टेज लावा प्रोफेसर नाही ते बीएच लूपमध्ये आहे आपल्याकडे सर्व नो लोड चाचण्यांमध्ये आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर नसेल मुळीच नाही म्हणूनच मी म्हणालो की मी घेतलेला हा एक छोटासा बदल आहे मागील स्लाइड वर परत जाऊया ही खरोखरच आमची नो लोड चाचणी आहे तर ही खरोखरच आमची नो लोड चाचणी आहे ही खरोखर बीएच लूप आहे मला वाटते की ही नो लोड चाचणी आहे तर ही ओपन सर्किट टेस्ट आहे जिथे मी कोणताही आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर दर्शविला नाही तो मी थेट व्हेरिएक्स द्वारे लागू करू शकतो आणि सर्व संभाव्यतेतील फरक वरच्या बिंदूशी जोडला जाईल वेगळा नाही ओपन सर्किट चाचणीला वेगळ्यापणाची आवश्यकता नसते परंतु मी बीएच लूप रचत असल्यास कारण मी विद्युत घटकांना थेट सीआरओ आणि सीआरओशी जोडत आहे ते केवळ विद्युत घटकांसाठी नाही पॉवर घटकांसाठी नाही मी दोघांना मिसळत आहे मी अधिक काळजी घेतलेली चांगली आहे प्रोफेसर आपण वापरू शकता परंतु आपण हे का करू इच्छिता आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर्स महाग असल्याने वाहन ट्रान्सफॉर्मर्स कमी खर्चीक आहेत आणि आपल्याला अर्थ वेगळी करण्याची आवश्यकता नाही आपणास अर्थ विभक्त करण्याची आवश्यकता नसल्यास आपण सामान्यत आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर वापरत नाही प्रयोगशाळेत आम्ही काहीही करू शकतो परंतु जर मी एखाद्या उद्योगात जाण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकारच्या गोष्टीसाठी वेगळ्या ट्रान्सफॉर्मरची मागणी केली तर ते मला बाहेर काढतील तर सर्वात आर्थिकदृष्ट्या काय केले जाते ते मला पहावे लागेल चला तर आता शॉर्ट सर्किट टेस्ट ची गणना पाहू तर मी Vsc Isc आणि Wsc घेणार आहे Wsc मला फक्त रीयल पॉवर रक्कम देईल जी स्पष्टपणे आयएससी ISC2R1 R 2 असेल तेथे फक्त दोन रेजिस्टन्सं आहेत आणि केवळ तेच रीयल पॉवर गमावू शकतात तर मला WSC म्हणून प्रत्यक्षात जे मिळेल ते ISC2R1 R 2 असेल आणि येथून मला R1 आणि R 2 चे मूल्य किती आहे हे प्राप्त करण्यास मी सक्षम असावे साधारणपणे R1 आणि R 2 वेगळे करणे फारच अवघड आहे त्याचप्रमाणे X1 आणि X2 वेगळे करणे देखील फारच अवघड आहे बहुतेक वेळा जेव्हा आपण त्यानुसार घेतो जेणेकरून 2 ने भाग घेतलेल्या रेजिस्टन्स प्रमाणे आपण घेतो R1 त्याच प्रमाणे संपूर्ण रेजिस्टन्सं 2 ने विभाजित करून आम्ही याला R 2 म्हणून घेऊ जे सर्व व्यावहारिक हेतूने ठीक आहे अपुरा टप्प्यावर प्राइमरी वायंडिंग च्या रेजिस्टन्स चे मोजमाप केले असल्यास ते वेगळे आहे अन्यथा R1 आणि R 2 त्याचप्रमाणे X1 आणि X2 विभक्त करणे खूप कठीण होईल मला फक्त एकूण मूल्य मिळेल म्हणून मी याला Req म्हणून संबोधित आहे मी याला Req म्हणू शकतो त्याचप्रमाणे मी असे म्हणू शकतो की ज्यावरून मला माहित आहे की म्हणजे काय एकदा माझ्याकडे झाल्यानंतर मला थेट VSC व ISC कडून इम्पीडंस मिळू शकतो ओपन सर्किट चाचणीच्या विपरीत ही सिरीज सर्किट आहे बरोबर ओपन सर्किट टेस्टमध्ये हा समांतर समतुल्य सर्किट होता म्हणून आम्ही करंट चे विभाजन होण्याचा प्रयत्न करीत होतो येथे व्होल्टेज R आणि X दरम्यान विभाजित होत आहे तर मी या बाबतीत मुळात असे म्हणू शकतो म्हणून मी म्हणू शकतो ज्याला मी Xeq म्हणू शकतो तर मला माझ्या ट्रान्सफॉर्मर वायंडिंग चे Xeq आणि Req मिळाले आहेत जे समतुल्य सर्किटमधील मालिकेच्या पॅरामीटर्स साठी जबाबदार असतील एकदा माझ्याकडे हे म्हणजे Req Xeq आणि नो लोड लॉसेस मी ट्रान्सफॉर्मरच्या कामगिरीस मदत करू शकू ज्यास मी लोड करतो त्यानुसार भिन्न समस्या अडचण नाही कारण मला ट्रान्सफॉर्मरचे पॅरामीटर्स माहित आहेत जर मला ट्रान्सफॉर्मर समान 220 बाय 110 2 2 केव्हीए ट्रान्सफॉर्मर लोड करावा लागला असेल तर किती शक्ती वाया गेली असती कारण मी कदाचित पहिल्या 2200 W साठी लोड केले असेल तर कदाचित ते 1100 W 1000 W साठी करावे लागेल वगैरे वगैरे आणि नंतर मला हे पहावे लागेल की टर्मिनलवर मला व्होल्टेज कसे प्राप्त होत आहे आणि कार्यक्षमतेचे प्रकार किंवा वॅटमीटर ते मला मिळत आहे तर त्यात नक्कीच मोठ्या प्रमाणात नुकसान होईल जे प्रत्यक्षात मी बाह्य रेजिस्टन्स मधुन नाहीसे होत असेन आणि किमान तो 2 2 केव्हीए आहे मी शो व्यवस्थापित करू शकतो जर तो 400 मेगावॅटचा असेल तर माझ्याकडे तो खरोखर होता तर मी योग्य प्रतिकार आणि त्यासारख्या रेजिस्टन्स च्या मदतीने 400 एमव्हीए ट्रान्सफॉर्मर लोड करण्याची अपेक्षा करू शकत नाही तर आता आपण या दोन चाचण्या पाहिल्या आहेत आता आपण ट्रान्सफॉर्मरच्या दोन कार्यप्रदर्शन पॅरामीटर्सकडे पाहण्याचा प्रयत्न करूया एक म्हणजे कार्यक्षमता आणि पुढील व्होल्टेज रेग्युलेशन तर जर मी कार्यक्षमतेकडे पहात आहे कार्यक्षमतेची व्याख्या पॉवर रीयल पॉवर च्या रूपात केली जाते तर मला असे म्हणायचे आहे की आउटपुट पॉवर भागिले इनपुट पॉवर ही कार्यक्षमता आहे आउटपुट पॉवर कदाचित मी ते इंडक्शन मोटरला देत आहे मी त्यास रेझिस्टिव्ह लोड देत आहे मी कदाचित हीटिंग युनिटला देत आहे कदाचित मी जे काही करत आहे त्या उपकरणात देत आहे मला हे मोजण्याचे काही मार्ग असू शकतात तर मी आउटपुट पॉवर मोजू शकणार आहे किंवा मी असे म्हणू शकतो की या ट्रान्सफॉर्मरमधून मला कदाचित 250 W ची आउटपुट पॉवर पाहिजे तर अशा परिस्थितीत इनपुट बाजूने किती लागू करावे मला बर्यापैकी चांगली कल्पना असावी म्हणूनच सामान्यत ट्रान्सफॉर्मरचे पॅरामीटर अनुमान अत्यंत महत्वाचे ठरते जे तुम्हाला अप्रत्यक्षपणे आंतरिकरित्या सांगते की ट्रान्सफॉर्मर्स किती गिळणार आहेत आणि आपल्याला आउटपुटमध्ये किती मिळणार आहे तर जर मला ट्रान्सफॉर्मरकडून पॉवर उत्पादन हवे असल्यास मी किती पुरवठा करीत आहे ही एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जर मला हे माहित असेल की ट्रान्सफॉर्मरच्या 250 W आउटपुटपैकी कदाचित 20 W नष्ट होईल त्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर गरम होईल तर मी ट्रान्सफॉर्मरसाठी पुरेसे शीतकरण प्रदान करीत आहे ट्रान्सफॉर्मर जास्त गरम होईल का ज्यामुळे आजूबाजूचे घटकदेखील जास्त गरम होतील आणि शेवटी ते बंद होईल उदाहरणार्थ आपल्या पीसी मध्ये आपल्याकडे एसएमपीएस आहे त्या एसएमपीएस मध्ये नेहमीच ट्रान्सफॉर्मर असतो ते ट्रान्सफॉर्मर बहुधा सुमारे 300 W पॉवर वाहून नेणार आहे त्यापेक्षा जास्त काही नाही परंतु 300 W पॉवर पैकी कदाचित 20 25 W नष्ट होईल आणि ती खूपच मर्यादित जागा आहे तेथे फारच जागा उपलब्ध नाही तर आपणास खात्री करावी लागेल की पुरेसे शीतकरण केले जात आहे म्हणून जर पुरेसे शीतकरण किंवा हवेचे अभिसरण उपलब्ध नसेल तर मला एक लहान पंखा बसवावा लागेल हे जास्त प्रमाणात विजेचा वापर करेल ते वेगळे आहे परंतु काहीही निश्चित होणार नाही याची मला खात्री करून घ्यावी लागेल तर आम्ही असे म्हणू की या दोन दृष्टिकोनातून कार्यक्षमतेचा अंदाज घेणे अत्यंत आवश्यक ठरते मला किती इनपुट पॉवर द्यायची आहे आणि मी वापरत असलेल्या उपकरणांसाठी किती शीतकरण आहे याची खात्री करून घ्यावी लागेल तर मी हे आउटपुट म्हणून म्हणू शकतो जर मी मोजण्यास सक्षम असेल तर आउटपुट पॉवर भागिले आउटपुट पॉवर अधिक लॉसेस हे असेल तर दोन लॉसेस काय आहेत लॉसेस हे कॉपर लॉसेसशी संबंधित असेल जे प्रत्यक्षात I R2 लॉस आहे इतर काहीही नाही तर मला हे I R2 eq म्हणून लिहावे लागेल कारण मी त्याऐवजी R1 आणि R 2 ला एकत्र ठेवत आहे मी स्थिर असू शकत नाही मी दुय्यम बाजूने किती प्रतिरोधक जोडला आहे यावर अवलंबून माझा दृष्टिकोन प्राप्त होत आहे जर मी २ २ केव्हीए ट्रान्सफॉर्मरमध्ये 5 5 Ω कनेक्ट केले तर ते २ २ केव्हीएची रेटेड पॉवर पुरवेल जर मी 10 Ω जोडले तर परस्पररित्या माझ्याकडे 20 A ऐवजी 11 A असेल तर मी कोणत्या प्रकारचे भार जोडले आहे यावर करंट अवलंबून आहे जो एक व्हेरिएबल आहे तर कॉपर लॉसेस हे व्हेरिएबल लॉसेस म्हणून देखील ओळखले जातात हे व्हेरिएबल लॉसेस आहेत ते सतत लॉस होत नाहीत हे व्हेरिएबल लॉस म्हणून ओळखले जातात दुसर्या प्रकारचे लॉस म्हणजे आयर्न लॉस किंवा सततचे लॉस जे आम्ही आधीच पाहिले की ते I Rc2 C सीशी संबंधित आहे जर मी समकक्ष सर्किटच्या दृष्टीने हे सांगण्याचा प्रयत्न केला तर मी हे देखील सांगू शकतो की हे हिस्टेरिसिस लॉस अधिक एडी करंट लॉसच्या समान असेल किंवा मी हे W0 देखील म्हणू शकतो मला नो लोड सर्किट म्हणून काय मिळाले तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी नो लोड चाचणी केली तेव्हा मला काही W0 मिळाले मी रेटेड फ्रिक्वेन्सी वर रेटेड केलेले व्होल्टेज लागू केले म्हणून आशा आहे की फ्लक्स रेटेड मूल्यानुसार आहे जर फ्लक्स रेटेड मूल्यानुसार असेल तर मी जे काय गमावले ते आयर्न लॉस मध्ये मिळण्यास सक्षम असावे तर हे खरंतर सतत नुकसान आहे तर पुढच्या वर्गात आम्ही वास्तविक कार्यक्षमता अभिव्यक्ती आणि व्हेरिएबल लोड स्थिती पाहण्याचा प्रयत्न करू आम्ही जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी अटी प्राप्त करू एक विशिष्ट मुद्दा मी विसरलो होतो ज्याचा मला पुढील वर्गात उल्लेख करायचा आहे की नो लोड टेस्टमध्ये वॅटमीटरचे वाचन केवळ आयर्न लॉस का दर्शविते शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये वॅटमीटरचे वाचन केवळ I चौरस R चे लॉसेस किंवा कॉपर लॉसेस दर्शवते इतर मार्गाने का नाही